या अंतिम सत्रामध्ये आपण सातव्या आठवड्यामध्ये घेतलेल्या लेक्चर्स वरती आधारित प्रश्न सोडणार आहोत मी त्याला गृहपाठ असे म्हणणार नाही कारण हे सबमिट करण्यासाठी ठरवून दिलेले नव्हते तर याला मी प्रश्नसंच असे म्हणणार आहे आणि या संच्यामधील प्रश्न तुम्हाला असे व्यक्त करण्यासाठी निवडले गेलेले आहेत की जसे जे काही आपण तयार केले आहे ती वास्तविक जीवनातील परिस्थितीमध्ये लागू पडते तर सुरुवात करण्यासाठी या प्रश्नामध्ये हे आठवा कि आपल्याला व्हेव्जचे काही नेमके फॉर्मस दिले होते जे ट्रॅव्हल करत आहेत तर या प्रश्नांमध्ये आपण दिले गेलेले 4 फॉर्मस विचारणार आहोत e एक्सपोनेन्शियल A हे कॉन्स्टंट आहे कोणतातरी कॉन्स्टंट kx वजा v t हा एक फॉर्म Aexpkx vt2 इतर फॉर्म आहे A एक्सपोनेन्शियल i k z अधिक vt A expikzvt तिसरा फॉर्म जो A साईन पाय x छेद e चा घात i सम ओमेगा t असा दिला जातो Asin πxL eiωt आणि चौथा फॉर्म कोसाईन पाय x छेद L अधिक i साईन पाय x छेद L e चा घात I ओमेगा t A cos πxL isin πxL eiωt या 4 फॉर्मस पैकी कोणता एक ट्रॅव्हलिंग व्हेव दर्शवितो आणि कोणता दर्शवित नाही तर आपल्याला अजून लेक्चर मध्ये पाहायचे होते की कोणतेही फंक्शन जे x वजा vt किंवा x अधिक vt अशा फॉर्म चे फंक्शन हा एक व्हेव दर्शवितो जी ट्रॅव्हल करत आहे आणि त्यामुळे पहिला फॉर्म जो एक फंक्शन आहे x वजा vt हा पल्स किंवा व्हेव दर्शवितो जी उजवीकडे ट्रॅव्हल करत आहे खरे पाहता त्याला चांगले करण्यासाठी मी इथे एक ऋण चिन्ह ठेवले पाहिजे Aexp kx vt2 जेणेकरून व्हेव ही कमी होत जाईल जसे तुम्ही सेंटर पासून दूर जाल त्याचप्रमाणे दुसऱ्या मध्ये z आहे जे डिस्टन्स अधिक vt आहे तर ही सुद्धा एक ट्रॅव्हलिंग व्हेव आहे जी डावीकडे किंवा z च्या निगेटिव्ह दिशे मध्ये ट्रॅव्हल करत आहे तिसरे हे फक्त x अधिक vt किंवा फक्त x वजा vt च्या फॉर्ममध्ये जमवले जाऊ शकत नाही खरे पाहता जर तुम्ही त्याला विस्तृत केले ते असणार आहे A भागिले 2 e चा घात i पाय x बाय L अधिक ओमेगा t वजा तर 2 i A छेद 2 i e चा घात i वजा पाय x छेद L अधिक ओमेगा t A2i ei πxLωt A2i ei πxLωt तर ते 2 फंक्शन्स चे किंवा 2 पद्धतीचे एकीकरण आहे एक जे उजवीकडे ट्रॅव्हल करत आहे आणि दुसरे जे डावीकडे ट्रॅव्हल करत आहे तर ही ट्रॅव्हलिंग व्हेव नाही तर मला ही कट करू द्या ही ट्रॅव्हलिंग व्हेव नाही आणि हे शेवटचे एक हे आहे e चा घात i पाय x छेद L गुणिले e चा घात i ओमेगा t जे आहे e चा घात i पाय x छेद L अधिक ओमेगा t eiπxLeiωt ei πxLωt आणि हे पुन्हा x अधिक vt च्या फॉर्म मधील फंक्शन आहे आणि म्हणून ते एक ट्रॅव्हलिंग व्हेव दर्शविते प्रश्न क्रमांक 2 असे सांगतो की एक लांब ताणलेली स्ट्रिंग ज्यामध्ये 10 न्यूटन टेन्शन आहे तर आपल्याला एका लांब स्ट्रिंग चा विचार करावा लागणार आहे एका टोकाला बांधलेली आहे आणि ज्यामध्ये टेन्शन T हे 10 न्यूटन आहे तर आपण एक टोक धरले आहे आणि हे टोक डिस्प्लेसमेंटनी मूव्ह झालेले आहे तर हे टाईम y t बरोबर आहे 0 पॉईंट01 साईन ऑफ 50 t चे फंक्शन असल्याप्रमाणे वर आणि खाली मूव्ह होत आहे तर त्याच्या मोमेंट ची फ्रीक्वेंसी ही 50 पर सेकंद आहे 01 sin50t आपल्याला जे माहीत करून घ्यायचे आहे ते आहे नक्कीच जेव्हा मी त्याला मूव्ह करतो तिथे खाली व्हेव ट्रॅव्हल करणार आहे ही व्हेव कशी दर्शवली जाणार आहे आता आठवा कारण की व्हेव ही उजव्या दिशेत ट्रॅव्हल करत आहे हे x आणि t चे फंक्शन असणार आहे आणि आपण ह्याला असे लिहिले होते की f जेव्हा x बरोबर आहे 0 आणि x हे असणार आहे डिस्प्लेसमेंट ही असणार आहे x छेद v ति जी याआधी होती जेव्हा टाईम t होता fxtfx0 t xv तर मी डिस्प्लेसमेंट कडे पहात आहे या पॉईंट x वर जेव्हा टाईम t आहे ते डिस्प्लेसमेंट बरोबर असणार आहे जेव्हा x बरोबर होते 0 जेव्हा टाईम t हा x छेद v होता आता आपल्याला काय करायचे आहे ते माहित आहे जेव्हा x बरोबर आहे 0 मला डिस्प्लेसमेंट माहित आहे तर ती असणार आहे 0 01 साईन ऑफ 50 t च्या ऐवजी मी ठेवणार आहे t वजा x छेद v 01sin 50t xv आणि v ट्रॅव्हल करत असलेल्या स्ट्रिंग वर व्हेव चा वेग हा असणार आहे वर्ग मुळात T भागिले मास पर युनिट लेंग्थ आणि ते आपल्याला असे दिले आहे की t हे दिले आहे 10 न्यूटन मी याचा उल्लेख करायला विसरलो कि मास पर युनिट लेंग्थ 0 05 किलोग्राम पर मीटर असे दिले आहे vTml 100 05 20014 ms तर हे असणार आहे 0 05 जे 1000 चे वर्गमूळ किंवा 5200 किंवा अंदाजे 14 मीटर पर सेकंड आहे आणि म्हणून ती व्हेव ते शेवटचे उत्तर f x t साठी या ट्रॅव्हलिंग व्हेव साठी हे असणार आहे 0 01 त्याचे जे काही एकक आहे साईन ऑफ 5 t वजा x छेद 14 किंवा 0 01 साईन ऑफ 50 t वजा 3 01sin50t x14 0 01sin 50t 3 57x ते उत्तर आहे प्रश्न क्रमांक 3 हा बदलत असलेल्या इलेक्ट्रिक फील्ड शी संबंधित आहे जे मॅग्नेटिक फिल्ड ला उत्पन्न करत नाही तेथे f ते मॅग्नेटिक व्हेव्ज अस्तित्वात असतात तर आम्ही काय विचारत आहोत की तुम्हाला बायॉट सवार्त नियमापासून माहित आहे की कर्ल ऑफ B हे म्यु j कंडक्शन च्या बरोबर आहे हे मॅक्सवेल च्या चित्रात येण्याच्या आधी होते आणि मॅक्सवेल काय म्हणाला की नाही नाही नाही हे सामान्यतः खरे असू शकत नाही सामान्यतः मला त्यामध्ये आणखी एक संख्या नक्कीच मिळवली पाहिजे जेणेकरून कंटिन्युटी इक्वेशन चे समाधान होईल × BμJconduction00E∂t कारण की नंतर जर मी डायव्हर्जनस ऑफ कर्ल ऑफ B घेतले जे एकसारखेपणा ने 0 आहे उजवी बाजू सुद्धा मला 0 देते आणि ही संख्या आहे जी डिस्प्लेसमेंट करंट म्हणून ओळखली जाते आणि त्याचा अर्थ म्हणजे बदलत जाणारे इलेक्ट्रिक फील्ड हे मॅग्नेटिक फिल्ड उत्पन्न करते प्रश्न जो आम्ही विचारत आहोत तो आहे की जर बदलत जाणाऱ्या मॅग्नेटिक फिल्ड ने मॅग्नेटिक फिल्ड उत्पन्न केले नाही त्याचा अर्थ बदलत जाणार्या इलेक्ट्रिक फील्ड ने मॅग्नेटिक फिल्ड उत्पन्न केले नाही त्याचा अर्थ ही संख्या तिथे अस्तित्वात असणार नाही तर तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्ज असतील काय प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे कारण की तुम्ही आठवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्ज कशा उत्पन्न होतात आपण एकत्र करूया फॅरॅडे चा नियम कर्ल ऑफ E जे आहे ऋण पार्शियल ऑफ B हे विथ रिस्पेक्ट टू t आणि फ्री स्पेस मध्ये आपण असे म्हणतो की कर्ल ऑफ B हे बरोबर आहे म्यु 0 एपसिलोन 0 पार्शियल ऑफ E विथ रिस्पेक्ट टू t जेव्हा आपण हे दोन एकत्र करतो कर्ल ऑफ E घेऊन जे बरोबर आहे ऋण d बाय dt ऑफ कर्ल ऑफ B ते मला असे देते डेल चा वर्ग E ग्रेडियंट ऑफ डायव्हर्जनस ऑफ E वजा z चा वर्ग E हे बरोबर आहे ऋण d बाय dt ऑफ कर्ल ऑफ B जे आहे म्यु 0 एपसिलोन 0 dE dt जे आहे सेकंड डेरिव्हेटिव्ह वजा म्यु 0 एपसिलोन 0 d 2 E बाय dt चा वर्ग E 2E ∂t 00E∂t 002E2t जर ही संख्या तिथे नसती जर हे दुसरे इक्वेशन तिथे नसते त्याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड बदलत जाणारे इलेक्ट्रिक फील्ड हे मॅग्नेटिक फिल्ड उत्पन्न करत नाही तर ही संख्या तिथे असणार नाही आणि म्हणून मला व्हेव इक्वेशन मिळणार नाही मला प्रॉपगेटिव्ह व्हेव इक्वेशन मिळणार नाही लेक्चर पासून हे आठवा की जिथे मी गुणात्मक दृष्ट्या याचे वर्णन केले होते की E आणि B हे एकमेकांना प्रपोगेटिंग स्पेस मध्ये कसे टिकवून ठेवतात ती संख्या ही नेमकेपणाने होती जिने B उत्पन्न केले होते आणि बदलत जाणारे B नंतर E उत्पन्न करते आणि ते एकमेकांना टिकवून ठेवतात तर जर ही संख्या तिथे अस्तित्वात नाही तर तिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव असणार नाही तर डिस्प्लेसमेंट शिवाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्ज असणार नाहीत प्रश्न क्रमांक 4 सौर ऊर्जा जी पृथ्वी वर येते तर जर मी पृथ्वीवर येणारी सौर ऊर्जा घेतली तिची किंमत असते ज्याला सोलार स्थिरांक असे म्हणतात ज्याची व्याख्या लंब रुपात पडणारी एनर्जी अशी केली जाते त्याचा अर्थ पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब रूपात असलेल्या कोणामध्ये त्यावेळी पर युनिट टाईम पर युनिट एरिया ही साधारणपणे 1350 वॅट्स पर मीटर स्क्वेअर तर हा प्रश्न काय विचारतो की पृथ्वीसाठी पर युनिट टाईम पर युनिट एरिया येणारी आपाती असलेली लंब रूप सौरऊर्जा ही साधारणपणे 1350 वॅट्स पर मीटर स्क्वेअर आहे Solar energy energy time area1350 Wm2 सौर ऊर्जेशी संबंधित इलेक्ट्रिक फील्ड ची किंमत किती आहे मी या सारखाच प्रश्न लेक्चर मध्ये 60 वॅट्स च्या बल्ब साठी सोडवला आहे आता आपण सौर किरणोत्सर्गासाठी विचारत आहोत तर आता मला माहित आहे की एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम किंवा पावर पर युनिट एरिया हे पॉइंटिंग वेक्टर आहे आणि त्याचे मॅग्निट्युड हे 1 छेद 2 एपसिलोन 0 E 0 ते इलेक्ट्रिक फिल्ड चे अँप्लिटयूड आहे चा वर्ग गुणिले c आणि हे असे दिले आहे की 1350 वॅट्स पर मीटर स्क्वेअर आणि म्हणून E 0 हे असणार आहे 2 गुणिले 1350 भागिले c एपसिलोन 0 पूर्ण चे वर्गमूळ वोल्ट्स पर मीटर मी हे कॅल्क्युलेशन सोपे करू शकतो जर मी येथे 4 पाय ने गुणले येथे 4 पाय ने कारण की मला माहित आहे 1 छेद 4 पाय एपसिलोन 0 हे 9 गुणिले 10 चा घात 9 आहे आणि म्हणून मी हे असे लिहू शकतो 2 गुणिले 1350 4 पाय गुणिले 9 गुणिले 10 चा घात 9 भागिले c जे आहे 3 गुणिले 10 चा घात 8 आणि ही साधारणपणे 10 चा घात 3 वोल्ट्स पर मीटर असे येते आणि तेच उत्तर आहे 0×4π Vm 2×1350×4π×9×1093×108 ≅103 Vm पुढील प्रश्न क्रमांक पाच आपण पुन्हा सौर रेडिएशन कडे येत आहोत ज्याची इन्टेन्सिटी 1350 वॅट्स पर मीटर स्क्वेअर आहे आणि जो प्रश्न आपण विचारत आहोत तो आहे जर हे रेडिएशन एका मिरर वर लंबरूप पडत आहे आणि ते परावर्तित होते समजा मिरर चा आकार तुम्हाला माहित आहे की ते खूप मोठे मिरर आहे तर 0 3 मिटर ते जवळपास मीटरच्या एक चतुर्थांश आहे तर तुम्ही भिंतीवर लावत असलेल्या मिरर सारखे ते आहे जर ते त्यावर पडले आणि परावर्तित झाले तर मिरर ने अनुभवलेले बल काय आहे तुम्हाला माहित आहे की आपण हे लेक्चर मध्ये केले होते की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे मोमेंटम वाहते आणि जेव्हा केव्हा ती एका पृष्ठभागावर येते मोमेंटम हा हस्तांतरित होणार आहे आणि ते एक बल प्रवृत्त करते आणि एक प्रेशर तयार करते तर बल आहे आणि आपल्याला माहित करून घ्यायचे आहे की ते बरोबर असणार आहे क्षेत्रफळ गुणिले प्रेशर आणि प्रेशर काय आहे प्रेशर हे मोमेंटम ट्रान्सफर पर युनिट एरिया पर युनिट टाईम किंवा मोमेंटमचा प्रवाह आहे momentum densityc Sc2 Sc आता मोमेंटमचा प्रवाह हा बरोबर असणार आहे तर तर चला त्याला वेगळ्या रंगाने लिहूयात मोमेंटमचा प्रवाह असणार आहे c स्पीड ऑफ लाईट यासोबत ते प्रवाही आहे गुणिले ऑफ मोमेंटम डेन्सिटी जे काही नसून फक्त c गुणिले S चे केवल मूल्य आहे आपण फक्त नंबर बद्दल बोलत आहोत भागिले c चा वर्ग किंवा S चे केवल मूल्य भागिले c तो मोमेंटमचा प्रवाह आहे तर हे प्रेशर असणार आहे जर रेडिएशन शोषले गेले जर ते परावर्तित झाले तर मोमेंटमचा बदल हा दुप्पट असणार आहे तर जर ते शोषले गेले तर बल हे क्षेत्रफळ असणार आहे जे आहे 0 3 मिटर पर किंवा 3 मिटर चा वर्ग गुणिले S भागिले c जे आहे पॉईंट 3 गुणिले S आपण ते आधीच मोजल्या प्रमाणे 1350 दिले आहे भागिले 3 गुणिले 10 चा घात 8 तर हे आहे 0 1 हे बनते 135 गुणिले 10 चा घात वजा 8 किंवा 1 35 गुणिले 10 चा घात वजा 8 वजा 6 न्यूटन जर रेडिएशन शोषले गेले समजा माझ्याकडे एक काळी शीट आहे पण ते परावर्तित होत आहे 70×10 6 N तर परावर्तित म्हणजे तेथे एक मोमेंटम आत येत आहे आणि मोमेंटम बाहेर जात आहे तर आत आणि बाहेर आणि जर मी एक इतरां मधून वजा केले तर मला दुप्पट किंमत मिळेल तर या बाबतीमध्ये असलेले बल हे असणार आहे हा नंबर गुणिले 2 जे आहे 2 70 10 चा घात वजा 6 न्यूटन मी हे या आधीच लेक्चर मध्ये नोंदवले आहे की रेडिएशन पासून असलेले बल हे खूप कमी असते रेडिएशन प्रेशर हे खूप कमी आहे जे तुम्ही येथे खरोखरच पाहिले आहे की एक खूप मोठ्या 0 3 मीटर स्क्वेअर क्षेत्रफळ असलेल्या मिरर साठी सुद्धा तो एक खूप छोटा नंबर आहे पुढील दोन प्रश्न हे बाउंड्री वर होत असलेल्या व्हेव्ज च्या रिफ्लेक्शन वर आहेत तर मी हे सुद्धा केले आहे हा प्रश्न क्रमांक 6 आहे स्ट्रिंग वर असलेल्या व्हेव चे रिफ्लेक्शन तर असे समजा की तेथे दोन स्ट्रिंग आहेत मला ही दुसरी स्ट्रिंग वेगळ्या रंगाची करू द्या समजा तिथे दोन स्ट्रिंग आहेत जेणेकरून तेथे एक बाउंड्री असणार आहे या बाउंड्री वर जी काही व्हेव येते समजा तिथे एक पल्स आत येत आहे ते ट्रान्समिट होते आणि रिफ्लेक्ट ही होते विलोसिटी चे रेशो काय आहेत यावर अवलंबून राहून ते रिफ्लेक्ट होऊ शकते एक तर सारख्याच फेजमध्ये किंवा विरुद्ध फेजमध्ये तर प्रश्न आहे की समजा तिथे एक स्क्वेअर पल्स आहे आपण आदर्श परिस्थितीचा विचार करत आहोत आणि या आदर्श परिस्थितीमध्ये आपण म्हणत आहोत की तिथे एक स्ट्रिंग आहे आणि तिला आणखी एक स्ट्रिंग जोडली आहे आणि तिथे एक पल्स येत आहे एक आदर्श पल्स स्क्वेअर पल्स जी ची रुंदी 1 सेंटीमीटर आणि उंची 5 मिलिमीटर आहे आणि ती आत येत आहे आणि जेव्हा ती बाउंड्री वर येते ती रिफ्लेक्ट होते त्याच बरोबर ट्रान्समिट होते रिफ्लेक्शन येते कारण की वेलोसिटी मॅच होत नाही आणि आपल्याला जे माहीत करून घ्यायचे आहे ते असे आहे की ट्रान्समिट झालेल्या पल्स चा आकार कसा असणार आहे आणि रिफ्लेक्ट झालेल्या पल्स चा आकार कसा असणार आहे या निळ्या स्ट्रिंग साठी वेलोसिटी अशा दिलेल्या आहेत ते आहे 15 मीटर्स पर आणि लाल स्ट्रिंग साठी 10 मीटर्स पर सेकंद तर सर्वप्रथम मोजण्यास अत्यंत सोपी गोष्ट म्हणजे अँप्लिटयूड ट्रान्समिट झालेला अँप्लिटयूड हा काही नसून 2 v 2 भागिले v 1 अधिक v 2 y इन्सिडेंट आहे हे आपण याआधीच लेक्चर मध्ये मोजले आहे तर ते असणार आहे 20 भागिले 25 गुणिले 5 mm आणि ते 4 mm असे येते yt 2v2v1v2yIncident2025×5 mm4 mm तर ट्रान्समिट झालेली पल्स हिला थोडेसे कमी अँप्लिटयूड असणार आहे आणि y रिफ्लेक्टेड बद्दल कसे y रिफ्लेक्टेड हे काही नसून v 2 वजा v 1 भागिले v 2 अधिक v 1 y इन्सिडेंट आहे आणि हे असणार आहे वजा 5 भागिले 25 गुणिले 5 mm जे आहे 4 mm तर ते तुम्हाला काय सांगते की जेव्हा व्हेव ही रिफ्लेक्ट होत आहे तेव्हा तिची फेज बदलते आणि ती दुसऱ्या बाजूला निर्देशीत करत असणार आहे yreflected v2 v1v2v1 yIncident 525×5 mm 1 mm आणि एकूण आकाराबद्दल काय तर इथे ही पल्स येत आहे आणि ती ट्रान्समिट होत आहे थोड्या वेळानंतर जेव्हा ती ट्रान्समिट होते आता अशी कल्पना करा की ही पल्स येथे आत येत आहे जे काही अँप्लिटयूड आत येत आहे ते रिफ्लेक्ट होत आहे आणि आणि ते ट्रान्समिट ही होत आहे तथापि जे काही या लाल बाजूला येत आहे ते थोडेसे हळू जाते तर जेवढ्या वेळेमध्ये हे शेवटचे टोक येथे येते त्याचा अर्थ त्याने 1 सेंटीमीटर प्रवास केला आहे हा सोबती कारण की पल्स ट्रान्समिट झालेली आहे दुसरी स्ट्रिंग ही हळू मूव्ह होत आहे हा सोबती फक्त एक सेंटीमीटर चा 10 भागिले 15 वा भाग मूव्ह झालेला आहे त्याचा अर्थ 0 67 सेंटीमीटर तर या लाल स्ट्रिंग मध्ये पल्स ही अशी थोडीशी दबल्यासारखे दिसणार आहे त्याची रुंदी ही फक्त 0 67 सेंटिमीटर्स असणार आहे काय कारण की हे पुढील टोक वेळेसोबत तेवढे पुढे मूव्ह होऊ शकले नाही मागील टोक बाउंड्री वरती आले आणि त्याची उंची ही 4 मिलिमीटर आहे दुसऱ्या बाजूला रिफ्लेक्टेड वेव्ह साठी साइज हि सारखीच असणार आहे कारण की वेलोसिटी या सारख्याच आहेत मला ते हिरव्या ने करू द्या ते सारख्याच जाडीचे असणार आहे आणि उंची ही 1 मिलिमीटर असणार आहे कारण की रिफ्लेक्टेड अँप्लिटयूड हे कमी आहे तर काही वेळेनंतर जेव्हा मी या दोन्ही पल्सेस कडे पहातो आता ओरिजनल पल्स ही गेलेली असणार आहे आणि जर मी या रिफ्लेक्टेड आणि ट्रान्समिटेड पल्स कडे पाहिले तर मला जे दिसणार आहे ते समजा रिफ्लेक्टेड पल्स ही मूव्ह झालेली आहे तिचे पुढील टोक हे 15 सेंटिमीटरने मूव्ह झाले आहे तर हे 15 सेंटीमीटर आहे आणि हे नक्कीच 1 सेंटीमीटर आणि उंची ही 1 मिलिमीटर ट्रान्समिटेड पल्स ही फक्त 10 सेंटिमीटरने मूव्ह झाली आहे त्याचे पुढील टोक हे फक्त 10 सेंटिमीटरने मूव्ह झाले आहे आणि त्याची रुंदी ही 0 67 सेंटिमीटर्स असणार आहे आणि उंची ही 4 मिलिमीटर आहे तर ते हे असे दिसणार आहे तर रिफ्लेक्टेड पल्स ही ही ट्रान्समिटेड पल्स पेक्षा खूप पुढे असणार आहे खरे पहाता ती दीडपट पुढे आहे तर ते या प्रश्नाचे चे सोलुशन आहे पुढील प्रश्न क्रमांक सात आहे लाईट एका ग्लास स्लॅब वरती लंबरूप इन्सिडेंट झाला आहे तर माझ्याकडे आहे हा ग्लास स्लॅब आणि यावर लाईट लंबरूप इन्सिडेंट झाला आहे किती पर्सेंट लाईट रिफ्लेक्स होतो त्याबाबत काय आहे हे तुम्हाला माहित करायचे आहे तर त्याचा अर्थ जर तिथे काही इन्टेन्सिटी आत येत आहे काही पॉइंटिंग वेक्टर S इन्सिडेंट पॉइंटिंग वेक्टर हे तुम्हाला पर युनिट एरिया येत असलेल्या पावरची संख्या देते जात असलेले पावर किती असणार आहे S रिफ्लेक्टेड तेच आता आपल्याला शोधायचे आहे आता मला माहित आहे की ते सारख्याच मीडियम मध्ये आहे नंतर नंतर S हे E स्क्वेअर च्या प्रमाणात आहे तर S रिफ्लेक्टेड भागिले S इन्सिडेंट हे E रिफ्लेक्टेड भागिले E इन्सिडेंट चा वर्ग च्या येवढे असणार आहे माझे झाले आहे मला माहित आहे E रिफ्लेक्टेड हे आपण लेक्चर मध्ये बाउंड्री कंडीशन वरून कशासाठी तरी मिळवले आहे आणि ते काही नसून फक्त जसे आपण या आधी स्ट्रिंग साठी लिहिले आहे v 2 वजा v 1 भागिले v 2 अधिक v 1 जे n 1 वजा n2 भागिले n 1 अधिक n2 गुणिले E इन्सिडेंट असे सुद्धा लिहिले जाऊ शकते Ereflected v2 v1v2v1Eincidentn1 n2n1n2 Eincident तुम्ही येथे ही सुप्रसिद्ध सत्य परिस्थिती पाहू शकता जी तुम्हाला नेहमी सांगितले जाते ती म्हणजेच जर n 2 हे n 1 पेक्षा मोठे असेल तर रिफ्लेक्टेड लाईट चा फेज हा अपोजिट असतो आपण ते पहात आहोत की जर n2 हे n1 पेक्षा मोठे असेल तर E रिफ्लेक्टेड हे ऋण E इन्सिडेंट असणार आहे तर म्हणून या बाबतीमध्ये E रिफ्लेक्टेड भागिले E इन्सिडेंट हे बरोबर आहे n 1 वजा n 2 भागिले n 1 अधिक n 2 जे आहे जर मी फक्त केवल मूल्य घेतले कारण की मी वर्ग घेणार आहे शेवटी फक्त हे सगळे करा 1 वजा 1 5 भागिले 1 अधिक 1 5 जे आहे 0 5 भागिले 2 5 हे 1 छेद 5 आहे EreflectedEincident n1 n2n1n2 1 1 5 15 आणि त्यामुळे S रिफ्लेक्टेड भागिले S इन्सिडेंट हे असणार आहे 1 छेद 25 जिथे ते बरोबर आहे E रिफ्लेक्टेड भागिले E इन्सिडेंट चा वर्ग आणि म्हणून S रिफ्लेक्टेड हे फक्त E इन्सिडेंट चे 1 छेद 25 येवढे असणार आहे किंवा 4 लाईट रिफ्लेक्शन झाला आहे SreflectedSincident125 only 4 of light is reflected काय होईल जर हवा आणि ग्लास यांचा इंटरफेस घ्यायच्या ऐवजी जर मी पाणी आणि ग्लास यांचा इंटरफेस घेतला चला तर पाहुयात त्याच्या ऐवजी समजा मी पाणी टॉप वर घेतले आणि ग्लास बॉटम ला घेतली तर या इंटरफेस वरती रिफ्लेक्शन काय असणार आहे रिफ्लेक्टेड लाईट तर आता मी पाणी आणि ग्लास यांचा इंटरफेस घेत आहे या बाबतीमध्ये S रिफ्लेक्टेड भागिले S इन्सिडेंट जे पुन्हा n 1 वजा n 2 भागिले n 1 अधिक n 2 चा वर्ग जे असणार आहे 1 33 समजा पाण्याचा रिफ्रॅक्टिवे इंडेक्स हा 1 33 वजा 1 5 भागिले 1 33 अधिक 1 5 चा वर्ग जे आहे 0 17 भागिले 2 83 चा वर्ग आणि तुम्ही हे मोजा हे साधारणतः येते 1 भागिले 270 33 1 832 ≅1270 तर 2 पर्सेंट पेक्षा कमी जवळपास तुम्हाला माहित आहे 2 पर्सेंट पेक्षा कमी लाईट रिफ्लेक्ट झाला आहे तुम्ही येथे पाहू शकता जर रिफ्रॅक्टिवे इंडेक्स मॅच झाला तर रिफ्लेक्टेड लाईट कमी आहे खरे पाहता जर रिफ्रॅक्टिवे इंडेक्स सारखा झाला तर तिथे रिफ्लेक्टेड लाईट असणार नाही हे कधी कधी इम्पेडन्स मॅचींग असे म्हणले जाते आणि तुम्ही जसे तुमच्या व्यवसायामध्ये पुढे जाल इम्पेडन्स मॅचींग ही टेक्निकल सज्ञा ऐकाल जर तुम्ही इम्पेडन्स मॅच केला तर रिफ्लेक्टेड लाईट हा खूप कमी असतो कधी कधी तुम्हाला माहित आहे तुम्ही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट मध्ये हे पाहता किंवा तुम्हाला हे माहीत आहे की इम्पेडन्स मॅच होत नाही आणि म्हणून तिथे खूप सारे नॉइज किंवा असे काहीतरी आहे ते असे आहे कारण की तिथे खूप सारे रिफ्लेक्शन होत आहे ज्या क्षणाला तुम्ही इम्पेडन्स किंवा रिफ्रॅक्टिव इंडेक्स किंवा दोन मीडियमची वेलोसिटी मॅच करता तेव्हा रिफ्लेक्शन हे खूप विरळ असते तर इफेक्टिव ट्रान्समिशन साठी हे महत्वाचे आहे की जेव्हा केव्हा तिथे एक जॉईंट असेल इम्पेडन्स मॅचिंग झाले पाहिजे शेवटी मी हा प्रश्न करणार आहे समजा तिथे आहेत तुम्हाला माहित आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे पार्टिकल्स हवा आणि लाईट वर येतात आणि इलेक्ट्रॉन ला आणि आणि त्यांना सारख्याच फ्रिक्वेन्सीने ऑस्सीलेट करतात तर आपल्याला काय जाणून घ्यायचे आहे की पार्टिकल ची साईज ही सारखीच दिलेली आहे या ऑस्सीलेट होत असलेल्या इलेक्ट्रॉनचा अँप्लिटयूड सारखाच दिला आहे समजा एक पार्टिकल हा लाल लाईट बाहेर देत आहे जे साधारणपणे 700 नॅनोमीटर वेव्हलेंग्थ आहे आणि दुसरा पार्टिकल हा हिरवा लाईट देत आहे जे साधारणपणे 500 नॅनोमीटर वेव्हलेंग्थ आहे अन्यथा हे पार्टिकल सारखेच आहेत ऑस्सीलेट होत असलेल्या इलेक्ट्रॉनचा अँप्लिटयूड आणि इतर सगळे सारखेच आहे ज्या मध्ये फरक असणार आहे ते पावर आहे जे या पार्टिकल मधून बाहेर येत आहे तर माझ्या रेडिएशन च्या लेक्चर मध्ये तुम्ही पाहिले आहे की येत असलेले पावर हे ओमेगा चा घात 4 च्या प्रमाणात असते जर बाकी सर्व गोष्टी सारख्याच असतील तर हे नक्कीच अँप्लिटयूड वर अवलंबून आहे आणि त्यांचे कोइफिशिएंट घात एपसिलोन 0 12 आणि बाकी सर्व गोष्टी पण आपण त्याबाबत काळजी करत नाही कारण की त्या सर्व सारख्याच आहेत या बाबतीमध्ये बाकी सर्व एक सारखेच असल्याने पावर हे ओमेगा चा घात 4 च्या प्रमाणात आहे किंवा ते 1 छेद लांबडा चा घात 4 च्या प्रमाणात आहे आणि म्हणून हिरव्या लाईटचे पावर हे 1 छेद 500 नॅनोमीटर चा घात 4 असणार आहे आणि लाल लाईटचे पावर हे 1 छेद 700 नॅनोमीटर चा घात 4 असणार आहे तर हिरव्याचे चे पावर भागिले लाल चे पावर हे असणार आहे 7 भागिले 5 चा घात 4 आहे 1 2 चा घात 4 साधारणपणे 3 8 च्या बरोबर Power Green light15004Power red light17004Power Power 7541 8 तर ग्रीन लाईट हा लाल लाईट पेक्षा 3 8 जास्त पटीत बाहेर येणार आहे तेवढे जास्त पावर तिथे असणार आहे आणि हेच आकाश निळे असण्यासाठी चे स्पष्टीकरण आहे लक्षात ठेवा जेव्हा हा लाईट पार्टिकल मधून बाहेर येत आहे तो हे डायपोल बनवतो आणि निळ्या लाईटचे रेडिएशन हे खूप जास्त असणार आहे तर ते पावर खूप जास्त स्कॅटर होते आणि तुम्ही असे पाहता की ते सर्व ठिकाणाहून येत आहे लाल तेवढे जास्त स्कॅटर होत नाही तर त्यामुळेच ते थेट तुमच्या पर्यंत येते